पहिल्या आठवड्याच्या दुसर्या मॉड्यूल मध्ये सहभागींचे स्वागत आहे या चर्चेमध्ये आपण प्रॉक्सॅमिक्स म्हणजे निकटता किंवा परस्परांमधील अंतर यास समजून घेण्याचा प्रयत्न करू आणि प्रॉक्सॅमिक्सचे चार मूलभूत क्षेत्र समजून घेऊ अभाषिकसंप्रेषणाचा एक भाग म्हणून प्रॉक्सॅमिक्स कोणत्याही छोट्या गटातील किंवा आपल्या आणि इतर लोकांमधील अंतर या कडे लक्ष देते प्रॉक्सॅमिक्सची उत्पत्ती 'निकटता' या शब्दापासून होते जी नातेसंबंधातील निकटता दर्शवते दैनंदिन जीवनात आपण इतर लोकांशी विशिष्ट अंतर राखत असतो आणि म्हणूनच आपण आपले दृष्टीकोन आणि भावना यांचा देखील संवाद साधतो इतर लोकांशी आमच्या विशेष नात्यात होणारा बदल त्यांच्याविषयी असलेल्या वृत्तीबद्दलही संप्रेषण करतो आम्हाला त्यांच्यापासून काही अंतर कायम ठेवायचे की जास्त निकटता दाखवायची आहे हे ठरविले जाते एखाद्या गटामध्ये किंवा समुहामध्ये आपण इतर लोकांप्रती असलेला आपला दृष्टीकोन देखील कोणत्या गटाच्या सदस्यासह आम्ही अधिक आरामदायक आहोत हे प्रदर्शित करतो तशाच प्रकारे आपल्याला असेही आढळेल की द्विधा परिस्थितीतही आपल्याला एखादी व्यक्ती आवडल्यास आपण त्यांच्या जवळ जाण्याचा आपला कल असतो प्रॉक्सॅमिक्स समजण्याचा हा एक अत्यंत वरवरचा मार्ग आहे परंतु हे एक परिपूर्ण स्पष्टीकरण देखील आहे या रेखाटनांमध्ये आणि या दृश्यामध्ये आम्हाला प्रॉक्सिमिक्सचे भिन्न पैलू कळवले गेले आहेत जर आम्ही त्या छायाचित्राकडे पाहिले तर ज्यामध्ये दोन लोक एकाच बेंचवर बसले आहेत परंतु त्यांच्यात जे अंतर आहे आणि जे त्यांनी अभ्यासपूर्वक टिकवले आहे तेदेखील सूचित करते की या दोघांमध्ये वास्तविक निकटता स्वतंत्र मनुष्य म्हणून त्यांच्या मनोवृत्तीतील फरक देखील देहबोलीच्या इतर पैलूंच्या आधारे पाहिले जाऊ शकतात या छायाचित्रांमधे आपल्याला जवळपासची जागा आणि एकमेकांमधील अंतरही दिसून येते आहे परस्परांमधील अंतर आपण ठेवत आहोत ते इतर लोकांबद्दलची आपली वृत्ती आणि कल्पनादेखील व्यक्त करतात डावीकडील छायाचित्रे असे दाखवितात की दुसर्या व्यक्तीस धमकावण्यासाठी किंवा घाबरविण्यासाठी हे अंतर किंवा जागा वापरली गेली आहे की नाही दोन लोकांच्या संवादात दोघांपैकी कोण बचावात्मक आहे आणि कोणते आक्रमक आहे त्याचप्रमाणे उजव्या बाजूला कोपऱ्यातील छायाचित्रांमध्ये आपण या दोन लोकांमधील सहजता आणि अंतर पाहू शकतो या छायाचित्रांचा तळाशी असलेल्या कोपऱ्यातील छायाचित्रांची तुलना करू शकतो ज्यात तीन लोकांचा गट दाखविला आहे परंतु या गटात आपण पाहतो की तिसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत दोन माणसे जास्त जवळ उभे आहेत आणि दुसऱ्या व्यक्तीच्या तुलनेत थोडा वेगळा असलेला तिसरा माणूस देहबोलीच्या इतर चिन्हांच्या सहाय्यानेही आपला अलग भाव दर्शवित आहे प्रॉक्सिमिक्स हा शब्द सांस्कृतिक मानववंशशास्त्रज्ञ एडवर्ड टी हॉल यांनी तयार केला आहे हा शब्द त्यांनी १९६३ मध्ये द हिडन डायमेंशन या शीर्षकासह आपल्या पुस्तकात वापरला होता द हिडन डायमेंशन म्हणजे खरं तर असेपरिमाण ज्याबद्दल विशेषतः कधीच बोलले जात नाही त्यांनी या पुस्तकात लोकांशी परस्पर संवाद साधण्यासाठी परस्पर अंतराचा वापर करण्याबद्दलचा आपला सिद्धांत मांडला आहे भाषिक रचनात्मकतेच्या सिद्धांताशी त्यांनी आपल्या संशोधनाचे संबंध देखील दर्शविला एडवर्ड हॉल यांच्या प्रॉक्सिमिक्समध्ये असे काहीतरी होते जे आम्हाला परस्परांमधील सूक्ष्म अंतरा मधील रचना समजून घेण्यास मदत करते आपल्या दररोजच्या व्यवहारात आणि घराच्या इमारतींमध्ये आणि शेवटी शहराच्या रचनेत आपल्या जागेचे आयोजन करण्याच्या बाबतीत एकमेकांशी असलेले अंतर आढळते पण म्हणून प्रॉक्सिमिक्स हा केवळ अंतराचा अभ्यास नाही तर जे लोक एकमेकांशी वेगवेगळ्या प्रकारे अंतर राखतात परंतु आपल्या अनुभवांच्या इतर पैलूंमध्ये आयोजन केल्या जाणार्या जागेचा देखील अभ्यास आहे घरे बांधणे तसेच घराच्या आतची व्यवस्था अशाच प्रकारे आपण इमारतींच्या बांधकामाच्या सहाय्याने आणि आतील सजावटीच्या सहाय्याने कार्यालयाची जागा तयार करूतर घरे कार्यालये इमारती शहर नियोजन तसेच शहरी नूतनीकरणातील जागांचे आयोजन ही सूक्ष्म जागेची एक नकळत रचना आहे आणि ही जागा एडवर्ड टी हॉलने संस्कृतीचे विशेष वर्णन म्हणून मानली आहे आपण एखाद्या अदृश्य फुग्यामध्ये चालत आहोत असे समजून प्रॉक्सिमिक्सची कल्पना समजू शकते जेव्हा आपण चालतो किंवा उभे राहतो तेव्हा आपण आपल्या शरीरास आवश्यक असलेली फक्त जागा व्यापत नाही परंतु असे म्हणू शकता की एक अदृश्य फुगा आपल्या आजूबाजूला सर्व बाजूंनी घेरला आहे आणि आम्ही अदृश्य फूग्याची जागा देखील आपल्या शरीराचा एक भाग मानतो गर्दीच्या ठिकाणी लिफ्ट गाड्या रेस्टॉरंट ऑफिसमध्ये बसण्याची व्यवस्था तसेच कोणत्याही गर्दीच्या ठिकाणी असलेल्या जागेविषयीची वैयक्तिक पसंती यावर आपल्या वागण्याचे हे पैलू पाहू शकतो आता या अदृश्य फुग्यामागची कल्पना अशी आहे की जेव्हा आपण चालतो तेव्हा आपण या अदृश्य फुग्याने वेढलेले असतो आणि सामान्यत लोकांना या अदृश्य फुग्यावर अतिक्रमण होऊ देत नाही जेव्हा कोणी या हेतूने किंवा चुकून या फुग्यावर अतिक्रमण करतो तेव्हा आम्हाला धोका वाटतो आम्ही ज्या लोकांना आपल्या जवळच्या व्यक्तींनी आपल्या फुग्यामध्ये घुसखोरी करीत आहोत आणि आपण त्याबद्दल काहीही करू शकत नाही अशा परिस्थितीत आपण तोंड देत असल्यास आपल्या जवळच्या लोकांनाच या फुग्यामध्ये प्रवेश करणे आणि लिंग आणि संस्कृतीची पर्वा न करता आम्ही या फुग्यामध्ये प्रवेश करण्याची परवानगी देतोएक संरक्षण यंत्रणा विकसित करतो आपणास लक्षात येईल की जेव्हा आपल्या आसपास कोणी नसते जेव्हा आम्ही गर्दीच्या ठिकाणी असतो तेव्हा जो आमच्याशी मैत्री करतो किंवा आपणास ओळखतो तो असा अदृश्य फुगा अजूनही संरक्षित आहे असा विश्वास निर्माण करण्यासाठी आपण एक यंत्रणा विकसित करण्याचा प्रयत्न करतो उदाहरणार्थलिफ्टमध्ये आपण निर्जीव वस्तूंकडे पाहू आणि इतरांशी नजरेने संपर्क साधून आम्ही लिफ्टची बटणे बघू ज्या मजल्याची संख्या दर्शविली जात आहे त्याकडे लक्ष देऊ विशिष्ट वस्तूकडे बघू उदाहरणार्थ जेव्हा आपण ट्रेनमध्ये प्रवास करत असतो बसमध्ये किंवा इतर कोणत्याही ऑटोमोबाईलमध्ये ज्यांना आपण ओळखत नाही अशा लोकांना आपल्याबरोबर तेच स्थान सामायिक करावे लागते यातून आम्ही एक देहबोली विकसित करतो जी सूचित करते की आम्हाला त्यांच्या जवळ जाण्याची इच्छा नाही म्हणून लोकांच्या एकमेकांच्या सापेक्ष स्थानाच्या सान्निध्यातून जवळीक उद्भवते तर आम्ही हा अदृश्य फुगा अखंड ठेवण्याचा देखील प्रयत्न करतो प्रॉक्सॅमिक्स स्थानिक संबंधांचे वर्णन देखील करतात ज्यामध्ये विविध संस्कृतीतील व्यक्तींमध्ये किंवा दिलेल्या संस्कृतीत विविध प्रकारचे सामाजिक प्रसंग असतात प्रॉक्सॅमिक्स हा अभ्यास आम्हाला इतर लोकांबद्दल असलेल्या स्वस्थ आणि अस्वस्थतेची पातळी समजण्यास मदत करतो उदाहरणार्थ मी जर दुसर्या व्यक्तीच्या जवळ गेलो तर ते अधिक प्रमाणात जवळीक दर्शवितात दुसरीकडे जर आपण लांब गेलो तर ते अस्वस्थतेचे किंवा भीतीचे इशारा देखील देते आणि त्याच वेळी असे आढळले की सामर्थ्य दाखविण्यासाठी एखादी व्यक्ती शारीरिक दृष्टीकोनातून खूप दूर देखील असू शकते यावर जोर देण्यासाठी एखाद्याची स्थिती ही इतर लोकांच्या वैयक्तिक जागेत जाण्याचा प्रयत्न करू शकते म्हणून असे आढळले की ही उर्जा वेगवेगळ्या प्रकारे शक्ती आणि सामर्थ्य नसणे यांच्यातील संबंध सूचित करते प्रॉक्सॅमिक्सला जवळीकतेच्या पातळीच्या चार वेगवेगळ्या झोनमध्ये विभागले जाते हे चार झोन सहज अंतर ठेवण्यासाठी वर्गीकरण करणारी प्रणाली आहेत आणि ती जिव्हाळ्याची वैयक्तिक सामाजिक आणि सार्वजनिक झोन आहेत प्रत्येक झोनचे स्वत चे निकट आणि दूर टप्पे आहेत ज्यावर चर्चा करू आणि त्याच वेळी त्यांच्याशी संबंधित सांस्कृतिक आणि स्थानिक पैलू देखील आहेतज्यावर देखील चर्चा केली जाईल हेचार झोन व त्यांचे अंतर येथे नमूद केले गेले आहे जवळचा संभाव्य संपर्क पासून सुमारे ४५ सेंटीमीटर पर्यंतचा स्वतःचा वैयक्तिक झोन जो १५ ते ४५ सेंटीमीटर आहे येथे जसे आपण समजू शकता की आमच्या वैयक्तिक फुग्यामध्ये घुसखोरी करण्याची इतर व्यक्तीस परवानगी आहे सामाजिक विभाग कुठेतरी ४६ सेंटीमीटर ते १ २ मीटर पर्यंत आहे वैयक्तिक क्षेत्र १ २ ते ३६ मीटर आहे सार्वजनिक क्षेत्र या मर्यादेपेक्षा पुढे स्वतःचा वैयक्तिक झोन हा शरीराच्या जवळच्या संभाव्य संपर्कापासून ते १८ इंचापर्यंत आहे जो स्वतःला कुजबुजण्यासाठी स्वतःशी संवाद करण्यासाठी आरामदायक आहे हा एक झोन देखील आहे ज्यामध्ये आम्ही फक्त अगदी जवळच्या लोकांना आणि कुटुंबातील सदस्यांना परवानगी देतो वैयक्तिक झोन कुठेतरी १८ इंच ते ४ फूट अंतरावर आहे एक अंतर जे आपल्याला मित्र आणि कुटुंबियांमध्ये अनौपचारिक संभाषणे करण्यास सक्षम करते हीच जागा आपण आपल्या रोजच्या कामासाठी उदाहरणार्थ ऑफिसमध्ये ठेवतो सामाजिक क्षेत्र ४ ते १२ फूट आहे हे अंतर औपचारिक सामाजिक आणि व्यवसायिक व्यवहारासाठी राखीव आहे सार्वजनिक झोन हे सर्वत्र आहे जे व्याख्यानांसाठी इतर कामगिरीसाठी योग्य अंतर आहे हे झोन फारच काटेकोरपणे बदलले नाहीत किरकोळ बदल होऊ शकतात पण त्यांच्यामागील कल्पना अंदाजे समान जागा ठेवून कळविली जाते स्वतःचा वैयक्तिक अंतराळ किंवा झोन असे सूचित करतो की आम्ही इतर लोकांशी मानसिक संबंध जोडतो आम्ही दोन लोकांचे फुगे एकत्रित करीत आहोत आम्हाला असे वाटते की जर या जागेचे उल्लंघन केले गेले आणि परिस्थिती किंवा लिंग किंवा वंश विचारात न घेतल्यास व्यक्तीं अचानक जवळ आल्या तर त्याचा परिणाम एखाद्या विशिष्ट चिंतेत किंवा आपली त्वरित प्रतिक्रिया म्हणजे आपण एकमेकांपासून दूर जातो खेळ हाएक अपवाद आहे कारण जवळचा शारीरिक संपर्कबॉक्सिंगमध्ये किंवा कुस्तीमध्ये शारीरिक संपर्क सक्तीचा आहे स्वतःच्या वैयक्तिक स्थानाचे पावित्र्य राखणे आपल्यासाठी महत्त्वपूर्ण आहे कारण या जागेत इतर लोकांची उपस्थिती जबरदस्ती असू शकते स्वतःच्या वैयक्तिक जागेवरील कोणत्याही चर्चेत आवाज आणि स्पर्श यांचे महत्त्व देखील अधोरेखित केले जाते त्याचबरोबर जिव्हाळ्याच्या जागेबद्दल आमची समजूतदारपणा आणि आम्ही इतरांशी हे स्वेच्छेने किती प्रमाणात सामायिक करू शकतो आणि आपल्या सांस्कृतिक समजुतीद्वारे निर्णय घेतला जातो या व्हिडिओमध्ये आम्ही आमच्या स्वतःच्या वैयक्तिक जागेवर सांस्कृतिक पैलू कसे अधिकार गाजवितात हे पाहू शकतो प्रत्येकाला स्वतःची वैयक्तिक जागा हवी आहे परिसराच्या आणि परिस्थितीनुसार वैयक्तिक जागा बदलते परंतु स्वेच्छेने ते केले जात नाही तर यामुळे खूप ताण निर्माण होऊ शकतो लोक एकीकडे गर्दीचा ताण आणि दुसरीकडे एकटेपणा जाणवण्याच्या दरम्यान हे संतुलन कसे टिकवून ठेवू शकतात रॉबर्ट सॉमरच्या म्हणण्यानुसार या वर्तणूक यंत्रणा आहेत ज्याचा उपयोग लोक इतर लोकांशी संपर्क सुधारण्यासाठी करतात तर मग वैयक्तिक जागेचा अर्थ काय हे एखाद्याच्या शरीराच्या आसपासचे क्षेत्र आहे हे एक अदृश्य प्रकारचा झोन आहे आणि जर लोक त्यामध्ये गेले तर अस्वस्थ वाटू लागेल तुम्हाला खूप तणाव वाटू लागेल एडवर्ड हॉल या मानववंशशास्त्रज्ञच्या मते त्यांना संशोधनात अनेक भिन्न संस्कृतींमध्ये वैयक्तिक जागेचे काही अतिशय सातत्यपूर्ण झोन सापडले एक झोन म्हणजे जिव्हाळ्याचा झोन ० ते १८ इंचाचा संपर्क म्हणजे एखाद्याशी वैयक्तिक अंतर साडेचार ते चार फूट सामाजिक अंतर ४ ते १२ फूट म्हणजे सार्वजनिक व्यासपीठावर जेथे आपणतर हे लोक वापरत असलेल्या वैयक्तिक जागेचे वेगवेगळे प्रकार आहेत आपण भाषण करीत असताना मी आपल्या सार्वजनिक जागेत श्रोते म्हणून असतो मी भाषणाने खूप प्रभावित झालो आणि मला यावर भाष्य करायचे आहे तर मी संभाषणासाठी जवळ येईन मी तुमच्या सामाजिक जागेत आहे परंतु जर मी जवळ आले तर ते थोडे विचित्र आहे कारण मी फक्त एक परिचित आहे आता आपण घाबरुन आहात आणि कदाचित नाराज देखील आहात वैयक्तिक जागेसंबंधित परस्परसंवाद अष्टमितीय असतातआवाजातील चढ उतारशरीराची उष्णताडोळ्यांचा संपर्क वास स्पर्श लिंग शरीराची स्थिती आणि जागा सकारात्मक संवादास प्रोत्साहितआपल्याला माहित आहे की माझा एक मित्र आहे जो महानगरातील कलासंग्रहालयात काम करतो आपल्याला पडद्यामागील प्रवास मागे कसा आवडतो हे काही त्रास होणारनक्कीच नाही आम्ही कधी जाऊ आत्ता कसे मी तयार आहे होय मला माझा कोट घेऊ दे ठीक आहे आपण काय म्हणता मला असे वाटत नाही आणि माझ्याकडे योजना आहेत जेरी आपले काय जवळ ये कदाचित मी प्रयत्न करेन आणि तुमच्याशी संपर्क साधेल सर्वप्रथम २००९ मधील अभ्यासानुसार हे अदृश्य फुगे मेंदूच्या आत खोल असलेल्या अमिगडालावर आधारित जर अॅमीग्दाला खराब झाले असेल तर लोक आपल्या वैयक्तिक जागेची समज कमी करू शकतात आणि आपल्या किशोरवयीन काळात आपल्या आजूबाजूच्या अदृश्य फुग्यांचा आकार घट्ट होतात कारण ते संस्कृतीवर अवलंबून असतात अमेरिकेत सार्वजनिक वाहतुकीवर आधारित शहरी भागामधील वैयक्तिक जागा रशियामधील फक्त ग्रामीण भागात असलेल्या मोटारकारपेक्षा इतर देशांमधील फरक नमूद न करण्यापेक्षा भिन्न असेल पुढचा झोन आमच्या वैयक्तिक जागेचा आहे जो १८ ते ४८ इंच पर्यंत आहे आमच्या कार्यालयीन पार्ट्यांमध्ये मैत्रीपूर्ण सामाजिक संमेलने वगैरे दरम्यान आम्ही सामान्यत कामाच्या ठिकाणी हेच अंतर ठेवतो हा एक बफर आहे जो आम्हाला एकमेकांच्या फुग्यांमध्ये घुसखोरी न करता दुसऱ्याबरोबर दिवसभर काम चालू ठेवू देतो आमच्या ओळखीच्या लोकांशी संवाद साधताना आम्ही ही जागा वाढवून किंवा संकुचित करून आत्मीयतेचे सिग्नल पाठवितो ही जागा वाढवितो किंवा आकुंचन करू शकतो आणि इतर लोकांप्रती कोणती मनोवृत्ती दर्शवायची आहे हे देखील ठरवतो जर आपण हे छायाचित्र पुन्हा पाहिल्यास असे आढळते की या ग्रुप फोटोमधील दोन व्यक्ती एकमेकांच्या अगदी जवळ आहेत आणि तिसरा माणूस थोडासा अंतर ठेवून आहे आम्ही हे देखील सांगू शकतो की दोन लोक एकमेकांशी सहजपूर्ण असले तरी तिसर्या व्यक्तीचे इतके सोपे संबंध किंवा सहज सहवास नाही पूर्ण अर्थ शोधण्यासाठी संदर्भ पहावा लागेल परंतु प्रॉक्सिमिक्स आणि संबंधित संकेतांच्या आधारे हा अर्थ स्पष्ट होतो की वैयक्तिक जागेच्या जवळच्या टप्प्यात असे दिसून येते की अंतर इतके कमी आहे की एखादी व्यक्ती दुसर्या व्यक्तीला धरु शकते किंवा एखाद्या व्यक्तीस स्पर्श करण्यासाठी हात पुढे करू दूरचा टप्पा थोड्या लांब आहे जिथे लोक हात पुढे करतात कदाचित ते एकमेकांना स्पर्श करू शकतात आणि हाच विषय हॅप्टिक्समध्ये वापरला जातो ज्यावर नंतर चर्चा करूया या व्हिडिओमध्ये वैयक्तिक झोन किंवा वैयक्तिक जागेची कल्पना देखील स्पष्ट झाली आहे शिष्टाचार तज्ञांच्या आधारे सार्वजनिक ठिकाणी वैयक्तिक जागेच्या नियमांनी परस्परांनी आपल्या दरम्यान २ फूट किंवा २४ इंच अंतर ठेवावे असे सुचविले आहे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 हीच तुमची सवय आहे जेव्हा लोक माझ्या अति जवळ असतात तेव्हा मला ते आवडत नाही जेव्हा ते अगदी जवळ असतात तेव्हा फक्त जोडप्यासारखे असतात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 आताआपल्यापैकी बहुतेकांना लिफ्ट शिष्टाचाराचे अलिखित नियम माहित आहेत कमीतकमी गर्दी असलेल्या ठिकाणी आपली नजर पुढे ठेवतो आणि तोंड बंद ठेवतो परंतु जेव्हा आपण हे नियम मोडतो तेव्हा काय होते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 भरपूर जागा असूनही मी अस्वस्थतेने इतर चालकांच्या अगदी जवळ जाऊ शकलो या व्यक्तीने अगदी उडी मारली परंतु अनेकांनी त्यांची जागा सोडली नाही मी या महिलेच्या अगदी समोर गेलो आणि त्यांना अजिबात हालचाल करता येणार नाही आणि लिफ्टच्या मागच्या बाजूला राहिलेली ही महिला कदाचित शांत राहिली असेल परंतु तिला काहीतरी वेगळेच वाटले असेल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 धन्यवाद तुम्ही असे केले नाही याचा मला आनंद आहे लिफ्टची चाल फक्त ३० सेकंद टिकते आम्ही एका लपलेल्या कॅमेर्यासह बसच्या पुढील भागात चढलो जिथे आपणास इतर चालकांपासून दूर खुली सीट निवडण्याची अपेक्षा आहे बर्यापैकी रिक्त जागा होत्या परंतु त्याऐवजी मी लोकांच्या प्रतिक्रिया पाहण्यास प्राधान्य देतो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 कृपया मी इथे येऊ शकतो का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 आम्ही ज्यांना भेटलो ते जवळजवळ प्रत्येकजण एखाद्याशी जरा जवळ जाऊ शकतो अशा व्यक्तीशी कसा सामना करावा याबद्दल सहमत आहेत आपल्या ओळखीच्या नसलेल्या लोकांच्या जवळ जाण्यासाठी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 परंतु आमच्या अवैज्ञानिक सामाजिक प्रयोगाने आणखी एक गोष्ट उघडकीस आणली जेव्हा लिफ्टमधील लहान जागांवर मर्यादीत लोक त्यांच्या जागेचे संरक्षण करण्यास अधिक प्रवृत्त असतात तर या बागेसारख्या विस्तीर्ण मोकळ्या जागेत पोहोचलो तेव्हा ते क्वचितच हलले आणि या महिलेने तर संभाषण केले कधीकधी आनंददायी सोबतीसाठी थोडी वैयक्तिक जागा सोडणे गरजेचे असते तिसरा म्हणजे सामूहिक अवकाश किंवा सोशल झोन जे कुठेतरी ४ ते १२ फूट पर्यंत आहे आम्ही हे अंतर परक्या लोकांकडून आणि ज्या अपरिचित लोकांकडे किंवा अगदी आपण टाळू इच्छित असलेल्या लोकांपासून हे अंतर राखून ठेवतो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 उदाहरणार्थ बिलिंग डेस्कवर रिसेप्शनिस्ट काउंटरवर ती सामाजिक जागा ठेवली जाते जिथे शारीरिक हालचाली महत्त्वपूर्ण ठरतात तेथे या झोनमध्ये आवाजाची पातळी देखील अधिक वरची असावी लागते हे एखाद्या व्यक्तीच्या उपस्थितीत असभ्य न दिसता शांतपणे कार्य करणे सुरू करण्यास सक्षम करते चौथा विभाग म्हणजे सार्वजनिक क्षेत्र किंवा सार्वजनिक जागा जे १२ फुटांपेक्षा जास्त आहे मोठ्या गटाशी बोलताना किंवा अगदी औपचारिक सादरीकरण करण्याची ही जागा आहे मागील तीन झोनमध्ये वैयक्तिक ओळख महत्त्वाची ठरली तरी सार्वजनिक ठिकाणी प्रेक्षकांची ओळख आपल्यासाठी महत्त्वाची नाही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 दूरचे किंवा जास्त अंतर देखील सुरक्षिततेच्या कारणास्तव महत्वाच्या सार्वजनिक व्यक्तींच्या आसपास सहजपणे किंवा आपोआपच निश्चित केले जाते तर आपल्या दैनंदिन जीवनात तसेच आपल्या रोजच्या व्यावसायिक कामगिरीत प्रॉक्सिमिक्सचे भाष्य नेमके काय आहेत वैयक्तिक जागा महत्वाची आहे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 आपण नजरा टाळू शकतो उदाहरणार्थ आपण आपला चेहरा पूर्णपणे आवेगपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो जेव्हा आपल्याला या परिस्थितीत भाग पाडले जाते तेव्हा आपण तुलनेने कठोर असलेली मुद्रा ठेवण्याचा प्रयत्न करू शकतो त्याच वेळी जर आपण दुसर्या व्यक्तीच्या वैयक्तिक जागेवर अतिक्रमण केले तर आपल्याला नक्कीच उद्धट माणूस म्हटले जाईल आणि म्हणूनच या प्रकारची अतिक्रमणे टाळली पाहिजेत जागेच्या समायोजनांमध्ये प्रॉक्सिमिक्सचे भाष्य देखील महत्त्वपूर्ण आहे कारण आपण पुढच्या चर्चेमध्ये तपशीलांवर पाहू रेस्टॉरंटमध्ये आणि ऑफिस डेस्कमध्येही लाक्षणिक अवकाश विभाग कलात्मक पद्धतीने तयार केले जातात जरी जागा सामायिक केली जाते तरीही असे दिसून येते की कृत्रिम सीमा लोकांना एक धारणा देण्यासाठी तयार केली गेली आहे जे सामायिक केलेल्या जागेवर काम करीत आहेत ते एखाद्या विशिष्ट जागेचे आहे हे समजते तर त्यांना हे समजेल की त्यांची अंतर्गत फुग्याची असलेली त्यांची वैयक्तिक जागा इतरांना त्रास देत नाही म्हणूनच आम्हाला आढळते की दृश्यमान सीमा एकतर पारदर्शक अडथळ्यांद्वारे तयार केल्या गेल्या आहेत जे खूपच लहान असू शकतात किंवा आपल्या जवळ असलेल्या टेबला वरील वस्तू आपले स्थान परिभाषित करण्यासाठी आहेत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 उदाहरणार्थ आपण अशा काही लोकांना भेट द्याल ज्यांनी भिंतींवर बरेच सजावट केली आहे जेणेकरून त्या जागेचे स्वतःचे नाव निश्चित केले जावे जेव्हा आपण पुढील मॉड्यूलवरील चर्चेमध्ये जागेच्या समायोजनां बद्दल सविस्तरपणे पाहू तेव्हा यावर अधिक तपशीलवार चर्चा करू आपण हा व्हिडिओ पाहिला तर त्याच्या चेहऱ्यावरील अर्थ आपल्यासाठी स्पष्ट होतात त्यात एक प्रवासी दुसऱ्या एका अनोळखी व्यक्तीच्या खांद्यावर झोपून जातो हे संदर्भ वेळ २८०० स्वीकारले जाते न्यूयॉर्कमध्ये एक वेगळीच कथा आहे फ्रान्स हा तुलनेने गजबजलेलागर्दीचा समाज आहे आणि लोक जास्त शारीरिक संपर्क अनुभवतात जर्मन लोक घुसखोरी दर्शविणाऱ्या अंतराच्या क्षेत्राबद्दल अधिक कठोर असतात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 जर्मन लोकांना असे वर्तन चिंताजनक वाटतात जर्मन लोकांना सामान्यपणे असे वाटते की खुल्या दारामुळे घुसखोरी होऊ शकते पण अमेरिकन लोकांना असे वाटते की दरवाजा बंद ठेवणे हे एखाद्याला वाळीत टाकण्यासारखे आहे आताआपल्याला हे माहित आहे की अगदी पश्चिमी जगातही फरक असू शकतात मध्य पूर्व देशांमध्ये सार्वजनिक ठिकाणी अधिक गर्दी असते शारीरिक संपर्क आणि सार्वजनिक जागा मध्य पूर्व देशांपेक्षा इतर देशांमध्ये अधिक सामान्य आहेत अमेरिकन लोक एकांताचे किंवा गोपनीयतेचे रक्षण करण्यासाठी इतर लोकांपासून अंतर ठेवतात पण मध्य पूर्व देशांमध्ये सार्वजनिक क्षेत्र पूर्णपणे सार्वजनिक असते आणि ती व्यक्ती खासगी जागेचा मालकी हक्क सांगू शकत नाही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 आम्ही म्हणू शकतो की लाजाळू लोकांमध्ये बरेच अंतर असते आणि जे लोक बहिर्मुखी असतात ते स्वत आणि इतर संवादकर्त्यांमधील कमी अंतर राखण्यास तयार असतात तथापि मोठे किंवा जास्त अंतर याचा अर्थ नकारात्मक म्हणून वर्णन केले जाऊ नये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 आमची वैयक्तिक जागा आमच्यासाठी पवित्र आहे आणि कोणत्याही संस्कृतीची पर्वा न करता असे आढळते की कधीकधी या गोष्टीचा गैरवापर अशा लोकांकडून केला जातो की ज्यांना आपल्यावर अधिकार गाजवायचा आहे जेव्हा कोणत्याही कायद्याची अंमलबजावणी करणारी संस्था देखील लोकांना धमकावू इच्छित असते तेव्हा आपल्याला आढळते की वैयक्तिक जागेमध्ये अतिक्रमण होते त्याच प्रकारे हे खरे आहे की विक्री करणारे लोक परस्परांमधील अंतर लांब किंवा जास्त ठेवतात ते कधीही आपल्या वैयक्तिक जागेवर अतिक्रमण करीत नाहीत तरआज आम्ही प्रॉक्सिमिक्सचे मूलभूत चार विभाग तसेच त्यांचे नेमके काय अर्थ आहेत आणि ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत यावर चर्चा केली आहे पुढच्या चर्चेमध्ये आम्ही विविध प्रकारचे संस्कृती उदा